रिफ्लेक्शन ऑफ व्हेव्स ऍट ए बाउंड्री I व्हेव ऑन ए टेन्स स्ट्रिंग आतापर्यंत आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स बाबत बोललो आहोत ऊर्जेचे ट्रांसपोर्टिंग मोमेंटम चे ट्रांसपोर्टिंग अशा सर्व गोष्टी बद्दल बोललो आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स दोन माध्यमांच्या सीमेवर येतात तेव्हा त्यांच्यासोबत काय होईल आता आपल्याला या लेक्चर मध्ये त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे आपल्या सर्वांना हे माहीत आहे की ते रिफ्लेक्ट होतील किंवा ट्रान्समिट होतील पण त्याचे नेमके सहगुणक काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि हे आपण मॅक्सवेल च्या इक्वेशन्स Maxwell's equations पासून आणि संबंधित बाउंड्री कंडिशन्स पासून साध्य करू शकलो पाहिजे मेकॅनिकल व्हेव्स ला बाउंड्री वरती रिफ्लेक्ट होण्यासाठी चे काय कारण आहे प्रथम ते मी सांगतो आणि मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स कडे जाऊ तर येथे आपण या लेक्चर मध्ये या इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स चे बाउंड्री वर होणार रिफ्लेक्शन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि आपण हे समजून घेण्यापुरते मर्यादित करणार आहोत कारण आपल्याला दोन व्हेव्स एका पृष्ठभागावर लंबरूप आल्यावर होणारी घटना समजून घ्यायची आहे पण आधी तुम्ही हे समजून घ्या की बाउंड्री रिफ्लेक्शन उत्पन्न करणार आहे आता आपण आधी जर तिथे मेकॅनिकल व्हेव असेल तर काय होईल हे समजून घेऊ उदाहरणार्थ मी एक स्ट्रिंग मधील व्हेव घेतो आपण स्ट्रिंग मधील एक प्रवाहित व्हेव घेऊ आणि समजा आपण दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग घेतल्या एक जिचे मास म्यू वन पर मीटर स्क्वेअर आणि दुसरी जी चे मास थोडेसे वेगळे आहे म्हणजे म्यू टू पर मीटर स्क्वेअर तर या बाउंड्री वरती आता काय होईल जर एक व्हेव येत असेल तर असे समजू यात की ती व्हेव येथे मिळते आणि मग दुसर्या बाजूला सारखीच व्हेव असे म्हणूयात की अशा पद्धतीने जाते तर मग काय होईल आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट y आहे आता इथे आपण सामान्यतेची हानी न होऊ देता x बरोबर 0 घेऊ जी व्हेव इन्सिडेंट झाली ती y इन्सिडेंट आणि जी ट्रान्समिट झाली ती वाय ट्रान्समिटेड असे समजू या की तेथे रिफ्लेक्शन नाही समजा तिथे रिफ्लेक्शन नाही तर काय होईल मला माहित आहे की डिस्प्लेसमेंट लूक हा मी दोन्ही बाजूने पाहिले तरी सारखाच असला पाहिजे तर जेव्हा x 0 तर yi हे yt एवढेच असले पाहिजे आणखी एक समीकरण काय आहे जर मी येथे या पॉईंट वर पाहिले येथे मास 0 आहे अशी कल्पना करा की हा एक खूप छोटा पॉईंट आहे ज्याचे मास 0 आहे आणि म्हणूनच या बाउंड्री वरील पॉईंटवर बल 0 असणार आहे अन्यथा ते इन्फानाईट ऍक्सलरेशन ने मूव्ह होईल आणि दिले गेलेले बल किती असणार आहे ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघू जर ही बाउंड्री असेल जिथे डाव्या बाजूला हे डिस्प्लेसमेंट आहे आणि उजव्या बाजूला हे दुसरे डिस्प्लेसमेंट आहे तर मग येथे बाउंड्री वर जर मी डाव्याबाजूने बघितले तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती आहे लक्षात घ्या कि मी येथे खूप छोटा अँप्लिटयूड घेत आहे म्हणून T सारखाच राहील आणि म्हणून या पॉईंटवर हा पॉईंट ह्या अँगल वर T पिरेड साठी बल प्रयुक्त होते जो हा अँगल थिटा आहे याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनन्ट t कोसाइन थिटा आहे आपण त्याला थिटा 1 असे म्हणू या कारण की मी डाव्या बाजूने येत आहे आणि वर्टीकल कॉम्पोनन्ट t साईन थिटा 1 उजव्या बाजूला सारखेच टेंशन आहे पण ते अँगल थिटा 2 बनवत आहे तर हॉरिझॉन्टल बल हे t कोसाइन थिटा 2 आणि वर्टीकल बल हे t साईन थिटा एवढे असणार आहे छोट्या अँगल च्या अंदाजासाठी किंवा छोट्या अँगल च्या अँप्लिटयूडसाठी मी साईन थिटा 1 आणि साईन थिटा 2 दोन्ही ची किंमत 1 घेऊ शकतो आणि म्हणून हॉरिझॉन्टल कॉम्पोनन्ट पूर्ण कॅन्सल होतात आणि त्यापासून आपल्याला झिरो मिळते कारण की निळ्या साठीचा कॉम्पोनन्ट हा उजव्या बाजूला आहे आणि लाल साठीचा कॉम्पोनन्ट हा डाव्या बाजूला आहे तरीसुद्धा वर्टीकल कॉम्पोनन्ट्स कारण कि t कोसाइन थिटा साईन थिटा 2 हे वर जात आहे म्हणून ते t थिटा 2 वजा थिटा 1 थिटा 1 हे साधारणतः टॅन थिटा 1 जे की हे dy इन्सिडेंट बाय dx एवढे आहे त्याप्रमाणेच थिटा 2 हे टँजेन्ट आहे थिटा 2 जे की हे dy ट्रान्समिटेड छेद dx एवढे आहे आणि मी व्हेव इक्वेशन पासून असे लिहू शकतो की या व्हेव्स उजव्या बाजूने ट्रॅव्हल करत आहे म्हणून T dy T छेद v2 जेथे v2 ही उजव्या बाजूच्या स्ट्रिंग मधील व्हेलॉसिटी आहे अधिक एक छेद v1 dy T छेद dt dy I छेद dt आणि हे सगळे शून्य असले पाहिजे 1≅tan 1yI∂x 2≅tan 2 yT∂x Net forceTyT∂x yI∂xT 1v2yT∂t1v1yT∂t तर माझ्याजवळ हे दोन इक्वेशन्स आहेत हे जे स्ट्रिंग डाव्या हाताचे आहे आणि स्ट्रिंग उजव्या हाताने आहे आता माझ्याजवळ y इन्सिडेंट हे y ट्रान्समिटेड असे बरोबर आहे आणि माझ्याजवळ वजा 1 छेद v 2 dy ट्रान्समिटेड छेद dt अधिक 1 छेद v 1 dy इन्सिडेंट सेल dt बरोबर शून्य असे आहे कारण की y इन्सिडेंट हे yt एवढे आहे ते नेहमी फेज मध्ये असावेत म्हणून माझ्याजवळ नेहमी dy इन्सिडेंट dt ला dy t छेद dt असे असणार आहे ही गरज सर्वांसाठी नेहमी साठी सॅटिस्फाय होईल आणि म्हणूनच माझ्याजवळ वजा 1 छेद v2 अधिक 1 छेद 1 d yid t बरोबर 0 असे आहे Since yIyT yI∂tyT∂t 1v21v1yI∂t0 याचा अर्थ असा की एक तर r हा स्लोप शून्य आहे त्याचा अर्थ मध्यभागी वेलोसिटी नाही तिथे हा पॉईंट या कनेक्टिंग पॉईंटवर किंवा वेलोसिटी सारख्या आहेत जर वेलोसिटी सारख्या असतील तर दोन्ही मिडीयम सारखे आहेत आणि त्यामुळे संपूर्ण व्हेव ट्रान्समिट होते परंतु हे नक्कीच शून्य असू शकत नाही तर मग मी हे इक्वेशन्स बरोबर पद्धतीने कसे सोडवू एक तर मला मिळेल की dy I छेद dt हे शून्य आहे जे की शक्य नाही किंवा वेलोसिटी समान आहेत हे इक्वेशन सदासर्वकाळ साठी सॅटिस्फाय होण्यासाठी मला असे घ्यावे लागेल की बाहेर पडताना ay सुद्धा रिफ्लेक्ट होतात तर जेव्हा केव्हा तिथे एक बाउंड्री असेल त्या बाउंड्री च्या दोन्ही बाजूला स्पीड वेगवेगळे असतील तर तिथे रिफ्लेक्टेड व्हेव सुद्धा असल्या पाहिजेत नाहीतर मग हे इक्वेशन्स सॅटिस्फाय करण्याचा प्रॉब्लेम उद्भवतो जे की खऱ्या अर्थाने निसर्गनिर्मित इक्वेशन्स आहेत तर मग आपण आता असे म्हणणार आहोत की दिलेल्या स्ट्रिंग वेगवेगळ्या मास च्या आहेत एक ह्या बाजूला आणि वेगळ्या मासची या उजव्या बाजूला तिथे एक इन्सिडेंट व्हेव असणार आहे एक रिफ्लेक्टेड व्हेव असणार आहे जीचे डिस्प्लेसमेंट yr y इन्सिडेंट डिस्प्लेसमेंट आणि yt ट्रान्समिटेड डिस्प्लेसमेंट पुन्हा त्या बाउंड्री असल्यामुळे सदासर्वकाळ डिस्प्लेसमेंट ही आपल्याला समान हवी आहे म्हणून मला y इन्सिडेंट अधिक y रिफ्लेक्टेड यांची बेरीज y ट्रान्समिटेड एवढी हवी आहे हे इक्वेशन क्रमांक एक आहे मला नेट बल 0 पाहिजे आहे डाव्या बाजूची नेट डिस्प्लेसमेंट ही yI अधिक yr आणि पुन्हा त्याचे वर्टीकल कॉम्पोनन्ट्स असणार आहे जे की dy छेद dx गुणिले टेन्शन तेच डाव्या हाताच्या बाजूला नेट बल आहे उजव्या हाताच्या बाजूनी हे मला वजा चिन्ह अधिक होऊन t dy ट्रान्समिटेड छेद dx हे शून्य एवढे मिळणार आहे हे माझे इक्वेशन दोन आहे आता आपण यांचे परिवर्तन टाईम इक्वेशन्स मध्ये करूयात तर मग माझ्याजवळ इथे t ड्रॉप करता येईल कारण हे उजव्या हाताच्या बाजूला शून्य आहे तर मग मला dy I छेद dx हे वजा चिन्ह सोबत पार्शियल yr छेद पार्शियल x बरोबर आहे वजा पार्शियल y ट्रान्समिटेड छेद पार्शियल x येथे सर्व ठिकाणी मी अधिक चिन्ह करू शकतो इन्सिडेंट व्हेव ही डावीकडून उजव्या बाजूकडे येत आहे म्हणूनच हे 1 छेद v 1 dy I छेद dt एवढे आहे रिफ्लेक्टेड रे हा डावीकडे जातो म्हणून हे अधिक 1 छेद v 2 dy r छेदdt आणि हे वजा 1 छेद v2 dy ट्रान्समिटेड छेद dt या बरोबर असले पाहिजे पुन्हा या डिस्प्लेसमेंट सदासर्वकाळ सारख्या असण्यासाठी मी हा टाईम डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ शकतो आणि मी वजा y इन्सिडेंट छेद v 1 अधिक 1 छेद v 1y हे वजा चिन्हा सोबत y ट्रान्समिटेड छेद v 2 समान आहे किंवा वजा v 2y इन्सिडेंट अधिक v 2 y रिफ्लेक्टेड हे समान आहे वजा v 1 y ट्रान्समिटेड असे लिहू शकतो हे माझे इक्वेशन दोन आहे मी हे दोन इक्वेशन्स सोडवल्यानंतर मला वाय ट्रान्समिटेड आणि वाय रिफ्लेक्टेड चे वाय इन्सिडेंट च्या दृष्टीने परिणाम मिळतील चला तर मग आपण ते करूयात yIyRyT TyIyR∂xTyT∂x0 yI∂xyR∂xyT∂x 1v1y1∂t1v1yR∂t 1v2yT∂t yIv1yRv1 yTv2 v2yIv2yR v1yT तर मला आता पुढच्या स्लाइडवर हे इक्वेशन पुन्हा लिहू द्या माझ्याजवळ असे आहे की y इन्सिडेंट अधिक y रिफ्लेक्टेड हे 1 समान आहे वजा v 2 y इन्सिडेंट अधिक v 2 y रिफ्लेक्टेड हे वजा v 1 y ट्रान्समिटेड च्या समान आहे हे इक्वेशन दोन आहे इक्वेशन 1ला v 2 ने मल्टिप्लाय करून ते आपण इक्वेशन दोन मध्ये ऍड करू मला असे मिळते की v 1 वजा v2 y इन्सिडेंट अधिक v1 अधिक v2 y रिफ्लेक्टेड हे बरोबर आहे शून्य आणि या वरून मला असे मिळते की y रिफ्लेक्टेड हे v2 वजा v1 छेद v2 अधिक v 1 y इन्सिडेंट एवढे आहे तर मग तुम्हाला y रिफ्लेक्टेड किती आहे ते माहित झाले आहे आता अशाच पद्धतीने पुन्हा तुम्हाला y ट्रान्समिटेड हे2 v 2 छेद v2 अधिक v 1 y इन्सिडेंट या समान आहे असे मिळणार आहे आता पटकन बाउंड्री कंडिशन्स चेक करू या जर मी येथे असे घेतले की y I अधिक y r जे की बरोबर आहे v 2 वजा v 1 छेद v 2 अधिक v 2 अधिक 1 y I जे मला नेमकेपणाने 2 v 2 छेद v 2 अधिक 1 जे माझे उत्तर आहे येथे हे लक्षपूर्वक बघा की जर v 2 हे v 1 y रिफ्लेक्टेड पेक्षा छोटे असेल तर yi ला विरुद्ध चिन्ह मिळते याचा अर्थ असा की जर उजव्या हाताच्या बाजूला जास्त वजनदार स्ट्रिंग असेल तर जे याला खूप छोटे करते तर मला इथे रिफ्लेक्टेड व्हेव साठी फेज चेंज मिळणार आहे आता हे ते उत्तर आहे जे आपल्याला स्ट्रिंग वर असलेल्या व्हेव साठी मिळाले आहे तुम्ही या अँप्लिटयूड सोबत हे सुद्धा दाखवू शकता की येणारी ऊर्जा ही रिफ्लेक्टेड ऊर्जा आणि ट्रान्समिटेड ऊर्जेच्या बेरजे एवढे आहे जे ऊर्जा अक्षय्यते साठी आवश्यक आहे आता आपल्याला असेच इक्वेशन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव साठी मिळवायचे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव साठी या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिल्ड्स च्या रूपात असणार आहे राईट आणि त्या बाउंड्री कंडिशन्स आपल्याला येत असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड चे अँप्लिटयूड किती असणार आहे आणि येत असलेल्या इलेक्ट्रिक फील्ड चा किती भाग हा रिफ्लेक्ट होणार आहे किती भाग हा ट्रान्समिट होणार आहे ते आपण पुढील लेक्चर मध्ये करूयात